विद्यार्थ्यांचे स्वागत आहे तर आपण या तिमाहीत रोख अंदाजपत्रक तयार करण्याच्या प्रक्रियेत आहोत आणि मागील वर्गात आपण जानेवारी महिन्याचे अंदाजपत्रक तयार केले होते म्हणजे आपण आधीच या खात्यात सर्व प्रकारचे तपशील ठेवले होते तर या सर्व तपशील फेब्रुवारी महिन्यात तसेच मार्च महिन्यातदेखील सारख्याच असतील आपल्याला अखेर शिल्लक समायोजित केल्यानंर त्यानंतर आपल्याला जानेवारी महिन्याच्या अखेर शिल्लकची गणना करावी लागेल तर आपण पाहिले की आपली पारंभीक शिल्लक ही 5000 डॉलर्स आहे आणि आपल्याला किमान 5000 डॉलर्स स्वतःकड़े ठेवावे लागतील म्हणून कामकाजासाठी आपल्याकडे शून्य पैसे उरले मग आपण मिळकतीचा विचार केला आपल्याकडे 47200 डॉलर्स मिळकत आहे त्यानंतर आपण सर्व खर्च वजा केले त्यामुळे आपल्याकडे 15400 नकारात्मक शिल्लक उरली आणि मग आपण मिळकतीचा विचार केला आपल्याकडे 47200 डॉलर्स मिळकत आहे त्यानंतर आपण सर्व खर्च वजा केले त्यामुळे आपल्याकडे 15400 नकारात्मक शिल्लक उरली आणि शेवटी आपल्याला लक्षात आलेकी आपल्याकडे रोखीचा तुटवडा आहे याचा अर्थ असा आहे की आपले देणे हे 15400 पेक्षाही जास्त आहे आणि आपण वित्तपुरवठा व्यवस्थापन करण्याच्या प्रयत्नात लागलो आणि या वित्तपुरवठा व्यवस्थापनाची अट अशी होती के ती आपल्याला 500 च्या गुणाकारात करावी लागेल आपण मागे पहिले आहे की आपण काही पैसे 500 च्या गुणाकारात घेतले होते व 10 टक्के व्याजदराने त्याची परतफेड ही केली होती म्ह्णून तीच अट आपल्याला इथे हे पाळावी लागणार म्हणून आपण तूट असलेली 15400 बॅंकेकडून कर्ज घेऊ शकत नाही परंतु ती रक्कम आपल्याला कर्ज म्हणून 500 च्या गुणाकारात घ्यावी लागेल म्हणून आपली गरज 15400 ची जरी असली तरीही आपण इथे 15500 ही रक्कम उधार घेतलेली म्हणून दाखवत आहोत म्हणून आपल्याला ही रक्कम उधार म्ह्णून घ्यावी लागेल तर जेंव्हा आपण 15400 ची गरज असताना 15500 उधार घेतल्याचा अर्थ असा आहे की आता आपल्याकडे काही रक्कम शिल्लक आहे आणि ती शिल्लक रक्कम किती आहे म्हणजेच आपल्याकडे किती रक्कम उरली आहे आपल्याकडे 100 ही रक्कम उरली आहे अखेर शिल्लक किती आहे किमान रोख शिल्लक 5000 आहे तर अखेर रोख शिल्लक किती आहे अखेर रोख शिल्लक 5100 डॉलर्स आहे ही अखेर शिल्लक आहे आपण 5000 ही रक्कम सुरक्षित साठा 15400 ची गरज असताना आपण 15500 उधार घेतले म्हणून उधार घेतलेल्या रक्कमेतून 100 उरले आहे 5000 आपल्याकडे आधीच सुरक्षित साठा आहे बरोबर तर कामकाजासाठी किती रक्कम उपलब्ध आहे फेब्रुवारी महिन्यासाठी ही रक्कम 100 डॉलर्स आहे ही रक्कम 100 डॉलर्स आहे आता आपण मिळकत परिशिष्ट बघुयात आणि जर आपण येथे देय परिशिष्टाबद्दल चर्चा केली तर ते थेट खरेदी वितरण अंदाजपत्रक इथे ठेवावी लागेल जर आपण खरेदी वितरण खाते पुन्हा पाहिले तर तुम्हाला खरेदी वितरण अंदाज किती आहे हे आढळून येईल म्हणून आपल्याला 35550 डॉलर्स देय म्हणून जानेवारी महिन्यात दिले असतील किंवा द्यावे लागतील ज्याची आपल्याला देय स्तंभात नोंद करावी लागेल प्रथम देयकाची नोंद आपल्याला वितरण स्तंभात करावी लागेल पण आपण जानेवारी महिन्यात काहीच खरेदी केले नसल्यामुळे आपल्याला फेब्रुवारीच्या महिन्यात काहीच देयके द्यावी लागणार नाही तर या उदाहरणात ती रक्कम किती असेल तर खरेदीची आपली देयके शून्य असतील जानेवारी महिन्यात काहीच खरेदी केले नसल्यामुळे आपल्याला फेब्रुवारीच्या महिन्यात काहीच देयके द्यावी लागणार नाही म्हणून कच्चा माल देयके खात्यात आपली कोणतीही देयके उरणार नाहीत आता नियमित भाडे हे फक्त 215 डॉलर्स इतकेच आहे कारण हे मागील तिमाहीचे भाडे होते म्हणून ही रक्कम तिमाही विक्री जी 10000 आहे तिच्या 10 टक्क्या पेक्षाही जास्त होते ह्या रकमेमध्ये 7800 अधिक 250 जोडले गेले आहे म्हणून ही रक्कम 8050 इतकी होते तर फेब्रुवारी महिन्यात फक्त 250 डॉलर्स इतकीच रक्कम दिली जाईल व इतर कोणतीही रक्कम दिली जाणार नाही तर फेब्रुवारी महिन्यात आपण हे देयके प्रथमतः देणार आहोत आणि यांनतर आपण वेतन व पगार यांचा विचार करूयात तर पुन्हा वेतन आणि पगार किती आहे 15000 डॉलर्स आणि किरकोळ खर्च तेवढेच असतील किरकोळ खर्च व लाभांश तेवढेच असल्यामुळे या तीमाहित लाभांश देण्याची गरज नाही 15 जानेवारीला देण्यात येणारे 1500 लाभांश हे पूर्वीच्या तिमाहीचे देयक आहे व ते आपण आधीच दिले आहेत ह्या तिमाहीचे लाभांश 15 एप्रिलला देणे आहे परंतु आपण 15 एप्रिल पर्यंत रोख अंदाजपत्रक बनवत नाहीयेत म्हणून आता आपण लाभांशाची नोंद करत नाहीयेत तर आता कोणताही लाभांश दिला जाणार नाही यासाठी कोणतेही देय उरले नाही तर आता शेवटी आपल्याला संतुलन ठेवावे लागेल आणि त्याचप्रमाणे संतुलन ठेवताना फेब्रुवारी महिन्यात फिक्सचरचे देयके दिली जाणार नाहीत तर शेवटी आपली एकूण देयक किती असतील तर आता काहीच देयके लाभांश व फिक्सचर उरणार नाहीत फिक्स्चरचे पेमेंट फक्त मार्च महिन्यातच होईल म्हणून आपण जेंव्हा मार्च महिण्याचे गणना करू तेंव्हा बघूया आता परंतु आपल्याला असे करावे लागेल की ही रक्कम आपल्याला घ्यावी लागेल आणि आपल्याला त्याचे संतुल देखील राखावे लागेल म्हणून जर आपण मिळकत व देयक यात समतोल राखल्यास आपल्याला निव्वळ रोख मिळकत वितरण भेटू शकते निव्वळ रोख मिळकत वितरण किती आहे मिळकत 66100 आहे आणि देयके अगदी मोजकेच म्हणजे 15500 आहे आता आपली देयके किती असतील 17750 एवढी रक्कम आपल्याला देयके म्ह्णून दयावी लागतील आणि आपली मिळकत 66100 असतील एकूण मिळकत 66100 आहे तर शेवटी आपल्याकडे 48350 ऐवजी 48000 च्या जवळपास शिल्लक उरेल आपली एकूण देयके 17750 आहे ही रक्कम आपल्याला 250 15000 व 2500 या रकमांची बेरीज करून भेटली आहे आणि आपली मिळकत 66100 आहे तर निव्वळ फरक किती आहे तर आपल्याकडे 48350 डॉलर्स उरले आहे आता रोखीची ज्यादा किंवा तूट किती आहे आपल्याकडे 100 डॉलर्स रोख उरली आहे आणि आता फेब्रुवारी महिन्यात आपल्याकडे 48350 एवढी जास्तीची रक्कम उरली आहे आता 48450 एवढी जास्तीची रक्कम उरली आह म्हणून आपण 48450 एवढी रक्कम इथे नोंदवली आहे तर आपल्याकडे ही आपण गणना केलेली अतिरिक्त रक्कम आहे तर आता आपण बँकेकडून कर्ज घेणे किंवा वित्त व्यवस्थापन किंवा बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करता येईल या बाबतीत चर्चा करूया कारण की जसे मी तुम्हाला सांगितले होते की जर आपल्याला पैशांची कमतरता असेल तर आपण बँकेकडून कर्ज घेऊ शकतो आणि जर कोणत्याही महिन्यात आपल्याकडे रोख रक्कम शिल्लक राहिली असेल तर आपण त्या रकमेचा उपयोग मागील महिन्यात घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी करू शकतो तर या प्रकरणात आपल्याला बँकेतून घेतलेल्या रकमेची परतफेड परत करावी लागेल म्हणजे बँकेतून आपण घेतलेले कर्ज आता शून्य होईल आता आपण बँकेतून कोणतेही कर्ज घेणार नाहीत तर आत्ता आपल्याकडे 48450 एवढी रक्कम शिल्लक राहिली आहे मग आपण मागे 15500 एवढी रक्कम कर्ज म्हणून घेतली होती मागील महिन्यात आपण घेतलेली संपूर्ण रक्कम बँकेला परतफेड करता येईल या प्रकरणात 15500 एवढी रक्कम कर्जाची परतफेड म्हणून करावी लागेल ही कर्जाची परतफेड रक्कम आहे आणि त्याच वेळी आपल्याला या रकमेवर किती व्याज द्यायचआहे हे पाहावे लागेल आणि जर आपण 10 दराने या रकमेवर व्याज दिले तर प्रती वर्ष 10 टक्के दराने 2 महिन्यांच्या कालावधीसाठी आपल्याला व्याज द्यावे लागेल आपण जानेवारीच्या सुरूवातीस कर्ज घेतले आणि फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी परतफेड करीत आहोत तर एकूण व्याज 258 डॉलर्स इतके होईल म्हणून ह्या रक्कमेचीसुद्धा आपल्याला परतफेड करावी लागेल तर आपण एकूण किती रुपयाची परतफेड बँकेला करणार आहोत तर ती रक्कम आहे 15758 म्हणून आपण 15500 कर्ज घेतले होते आणि आपण ते 2 महिन्यांनंतर परत करत आहोत आणि 10 टक्के व्याज दराने आपण 258 एवढे व्याज देत आहोत आपण वित्त पुरवठ्यावर एकूण परिणाम म्हणून किंवा कर्जाची परतफेड म्हणून 15758 एवढी रक्कम दर्शवीत आहेत तर आपल्याकडे एकूण अखेर शिल्लक उपलब्ध आहे तर आपल्याकडे जवळजवळ 48450 वजा 15758 ही एक रक्कम अधिक 5000 ही किमान ईच्छित रोख रक्कम शिल्लक आहे तर ही अधिक केलेली रक्कम आणि 48450 वजा 15758 या तील फरक असणारी रक्कम किती आहे तर आपल्याकडे 37692 डॉलर्स एवढी रक्कम जास्तीची अखेर शिल्लक म्हणून उपलब्ध आहे कारण आपल्याकडे 5000 ही किमान रोख शिल्लक उपलब्ध आहे आपल्याकडे उपलब्ध असणारे 100 डॉलर्स समायोजित बेरीज केल्यानंतर 48450 एवढी जास्तीची रक्कम म्हणून उपलब्ध आहे आणि या 48450 रकमेतुन आपण 15758 कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरले आणि शेवटी आपल्याकडे वर दिलेली 5000 ही रक्कम अधिक करून एकूण 37692 एवढी अखेर शिल्लक किती आहे तर ते आहे 5000 आता कामकाजासाठी 32692 डॉलर्स एवढी रोख उपलब्ध आहे आता आपल्याला येथे सर्व आकडेवारिंची पुन्हा बेरीज करावी लागेल तर मिळकत वितरणाच्या दृष्टिकोनातून आपल्याला मार्च महिन्यात विक्री करून किती मिळकत भेटली हे पहावे लागेल तर 51500 एवढी रक्कम आपल्याला विक्री करून मिळकत म्हणून भेटली आहे तर आपण 51500 ची नोंद करूया आता खरेदी देयके आपण खरेदी देयके देणार आहोत का होय आपण खरेदी देयके देणार आहोत मार्च महिन्यामध्ये 35450 एवढी रक्कम आपण खरेदी देयके देणार आहोत एवढी रक्कम दयावी लागेल प्रथमतः आपल्याला 35450 एवढी रक्कम दयावी लागेल ही रक्कम कशासाठी दयावी लागेल तर ही रक्कम आपण खरेदी रक्कम म्हणून देत आहोत पुन्हा इतर गोष्टी सामान्य आहेत 250 डॉलर्स भाडे वेतन आणि पगार यासाठी आहेत एवढी रक्कम दयावी लागेल प्रथमतः आपल्याला 35450 एवढी रक्कम दयावी लागेल ही रक्कम कशासाठी दयावी लागेल तर ही रक्कम आपण खरेदी रक्कम म्हणून देत आहोत पुन्हा इतर गोष्टी सामान्य आहेत 250 डॉलर्स भाडे वेतन आणि पगार या साठी किती आहेत 15000 वेतनसाठी 15000 पगारासाठी आणि इतर खर्चासाठी किती तर किरकोळ खर्चावर आपण 2500 देयके देणार आहोत मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मार्च महिन्यामध्ये आपल्याला लाभांश देण्याची गरज नाही तो आपल्याला एप्रिल महिन्यात दयावा लागेल आणि आणखी एक पेमेंट आपण फिक्स्चरचे अधिग्रहणासाठी करणार आहोत आणि त्याची किंमत रुपयांमध्ये आहे फिक्स्चरचे अधिग्रहणाची काही किंमत आपल्याला दिली आहे मार्च महिन्यातच रोख तीन हजार डॉलर्ससाठी काही नवीन फिक्स्चर खरेदी करण्याची कंपनीची योजना आहे बरोबर जेणेकरुन ते आपले देयके असतील आपण ही रक्कम रोखीने देणार आहोत तर ही आपली एकूण वितरण असतील 51500 ही आपण ठेवलेली किमान रोख शिल्लक आहे म्हणून आपल्याकडे 56500 एवढी रक्कम उपलब्ध नाही आणि यापैकी एकूण खर्च किंवा वितरण येथे ठेवले जाईल ही रक्कम किती फरका नंतर येत आहे ते फरक आहे 35451 आपण आणखी 250 15000 2500 आणि 3000 देणार आहोत म्हणून आता आपल्याला शोधता येईल कि किती रक्कम जास्तीची किंवा कमी आहे मला असे वाटते कि आपण जर एखादया विशिष्ट परिस्थितीचा विचार केला तर इथे आपल्याला परत काही रक्कम कमी पडत आहे आपली मिळकत किती आहे तर 51500 आपली देयके त्यापेक्षा अधिक आहेत म्हणून जर शिल्लक म्हणजेच रोख मिळकत वितरण किती आहे याचा विचार केला तर आपल्याकडे 4700 डॉलर्सची तूट आहे आपल्याकडे असणारी ही तूट असणारी नकारात्मक रक्कम आहे कारण आपली मिळकत कमी व देयके जास्त आहे म्हणून जर तुम्ही या भागाची केवळ तुलना केली तर तुम्हाला निव्वळ शिल्लक दिसेल 4700 ही रोख प्राप्ती वितरण आहे बरोबर परंतु आता काहीच काळजी करण्याची गरज नाही कामकाजासाठी आपल्याकडे 32692 एवढी पुरेशी रकम उपलब्ध आहे आणि किमान इच्छित रोख शिल्लक ही 5000 आहे तर जर आपण येथे उपलब्ध असलेल्या सर्व शिल्लकांची सर्वकाही समायोजित केल्यानंर गणना केली तर आपल्याला हे आढळून येईल की आपल्याकडे असलेले निव्वळ शिल्लक ही खूप चांगली व सकारात्मक आहे याचा अर्थ असा आहे की गणना केल्यानंर आपल्याला निव्वळ रोख रक्कम वितरण हे एवढी रक्कम भेटेल म्हणून हा स्तंभ रोखीची जास्ती व तूट दर्शविण्यासाठी केला आहे जर आपण रोखीची जास्ती आणि तूट यांची गणना केल्यानंर 27992 एवढी रक्कम भेटते कारण 4700 ही नकारात्मक रक्कम असल्यामुळे एवढया रकमेची कमतरता आहे परंतु आपल्याकडे कामकाजासाठी 32692 एवढी रोख रक्कम उपलब्ध आहे तर कामकाजासाठी उपलब्ध असलेल्या या शिल्लकातून आपण 4700 च्या अतिरिक्त देय रकमेची तडजोड करूया मग आपल्याकडे 27992 डॉलर्स एवढी शिल्लक रक्कम उरेल ही रक्कम आता आपल्याकडे उपलब्ध आहे आणि शेवटी आपण वित्तपुरवठा व्यवस्थापन करूया आता जर आपण वित्तपुरवठा व्यवस्थापन केले तर आपल्याकडे 27992 एवढी रक्कम शिल्लक राहील आपण बॅंकेकडून कोणतेही कर्ज घेणार नाहीत परंतु आपण जानेवारी महिन्यात जे कर्ज घेतले होते ते कर्ज फेब्रुवारी मंहिन्यात फेडले म्ह्णून आता आपल्याला बॅंकेला कोणतीही रक्कम परतफेड करण्याची गरज नाही कोणतेही व्याज नाही त्याचप्रमाणे व्याजासाठी कोणतेही देय नाही म्हणून जर तुम्ही पाहिले तर वित्तपुरवठ्याचा कोणताही परिणाम होणार नाही आणि आता आपल्याला अखेर रोख शिल्लकाची होते तर शेवटी सर्वकाही संतुलित केल्यानंतर प्रारंभिक रोख शिल्लक अखेर रोख शिल्लक व सर्व देयके व विक्री करून झालेल्या मिळकतींची नोंद केल्यानंतर आपण तिमाहीसाठी रोख अंदाजपत्रक तयार करूया आपल्याला असे आढळून आले की एका महिन्यामध्ये 5100 एवढी अतिरिक्त रक्कम उपलब्ध आहे सुरुवातीला आपल्याकडे काही रकमेची तूट असली तरी आपण या रकमेला अतिरिक्त रक्कम म्हणू शकतो परंतु आपण जेंव्हा बँकेकडून उधार घेतले तेंव्हा आपल्याकडे 100 उरले 5000 हे किमान इच्छित रोख शिल्लक आहे आणि 5000 किमान रोख शिल्लक म्हणून राखूनही आपल्याकडे अजूनही 100 डॉलर्स उपलब्ध आहेत यानंतर आपण मिळकत व देयकांचा विचार करू आणि बॅंकेची देयके परत देऊनही आपल्याकडे फेब्रवारी महिन्याच्या अखेरीस 37692 अतिरिक्त रक्कम उरली आहे यानंतर आता मार्च महिन्याचा विचार करूया मार्च महिन्यात घेतलेली प्रारंभिक शिल्लक ही फेब्रुवारी महिन्याची अखेर शिल्लक आहे आणि मग आपण 5000 किमान रोख शिल्लक म्हणून घेतली आता आपाल्याकडे मार्च महिन्यामध्ये 32692 रोख उरली आहे त्यानंतर आपण जेव्हा मिळकत आणि देयक समायोजित केले तेंव्हा आपल्याला रोखीची कमतरता जास्त भासली 27992 ही अतिरिक्त रक्कम आहे आणि यामध्ये ही 32992 डॉलर्स अधिक केले तर आपल्याला मार्च महिन्याची अखेर शिल्लक भेटते आपण त्याला तिमाहीचे अखेर शिल्लकसुद्धा म्हणू शकतो आपल्यासाठी ती मार्च महिन्याची अखेर शिल्लक आहे परंतु सर्व गोष्टी समायोजित 32992 ही सकारात्मक अखेर शिल्लक उपलब्ध आहे तर आता आपण वेगवेगळे परिशिष्ट आहे म्हणून कामकाजी अंदाजपत्रकाचा शेवट म्हणजेच उत्पन्न विवरणपत्र असतो आणि आर्थिक अंदाजपत्रकाचा तयार करू तर शेवटी आपल्याला कळेल की या तिमाहीच्या शेवटी नफा किंवा तोट्याची स्थिती काय आहे आणि मग आम्हाला कंपनीची आर्थिक स्थिती कळेल म्हणून आता आपण उत्पन्न विवरणपत्र तयार करूया म्हणून उत्पन्न विवरणपत्र तयार करताना मी सांगितले होते की आपण उत्पन्न विवरणपत्र आणि ताळेबंद दोन स्वरूपात तयार करू शकतो एक स्वरूप म्हणजे T फॉरमॅट आहे जे आपण तयार केले होते मागील प्रकरणात नफा तोटा खाते आणि ताळेबंद हे T फॉरमॅटमध्ये आहे ज्या फॉरमॅटमध्ये दोन स्तंभ बनवू शकता जसे कि सध्या मी इथे बनवत आहे म्हणूनच येथे एक उल्लेखनीय बाब अशी आहे कि जेंव्हा पासून आपण भारतीय वित्तीय मानकचे कसे बनवू शकता हे तुम्हाला इथे शिकवत आहे तिमाही विवरणपत्र असो किंवा वार्षिक विवरणपत्र असो जेंव्हा आपण चारीही तिमाही विवरणपत्रांची माहिती जर एकत्रित केली तर आपण सहजतेने तिमाही विवरणपत्रला वार्षिक विवरणपत्रात रूपांतरित करू शकतो बरोबर चला तर मग आपण उभ्या स्वरूपात म्हणू शकतो तिमाहीसाठी व्हिक्टोरिया काइट कंपनीचे लिहायची गरज नाही सरळ सरळ आपल्याला येथे विक्री लिहायची आहे आपल्याला विक्री शोधावे लागेल मला असे वाटते जर आपण आपल्याला दिलेली तिमाही विक्री मोजली तर आपल्याकडे विक्री आधीच आहे तर तिमाही विक्री किती आहे एकूण विक्री 175000 डॉलर्स आहे ही आपली तिमाही विक्री आहे आता जर आपण फक्त वजा केले तर आपल्याला COGS भेटेल म्हणून आपण साधी वजाबाकी केली की आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणू ती रक्कम किती आहे 87500 बरोबर यालाच स्थूल शिल्लक घ्यावे लागतील म्हणजेच पूर्ण तिमाहीचे म्हणून प्रथम आपण भाडे घेऊया भाडे 17250 डॉलर्स आहे तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी भाडे बनवत आहोत आणि भाड्याच्या बाबतीत अट अशी आहे की दरमहा भाडे 250 डॉलर्स असतील तर एका तिमाही मधील तीन महिन्या प्रमाणे ही रक्कम 750 डॉलर्स अधिक 10000 वरील विक्री वर 10 टक्के होते जर तुम्ही आता विक्रीचा विचार करत असाल तर तिमाहीची विक्री किती आहे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांची तिमाही विक्री 17500 आहे बरोबर एवढी विक्री आपणास दिलेली आहे म्हणून 175000 वजा 10000 हे 16500 अधिक 750 या प्रमाणे येईल मला असे सांगायचे आहे की सामान्यतः 10000 वरील विक्री 10 टक्के दराने ही 16500 अधिक 750 या प्रमाणे येईल तर भाडे 17250 येईल नंतर आपण वेतन आहे येथे दिलेली अट अशी आहे की विमा घसारा व भाडे वगळता इतर सर्व कामकाजी खर्च दिले गेले आहे असे लिहिले जातील प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला 250 डॉलर्स म्हणून नोंदवले जाईल आणि शेवटच्या तिमाहीच्या 10 तारखेला 10 टक्के दराने विक्रीचे पैसे दिले जातील आणि पुढील देयक जानेवारी महिन्यात दिले जाईल म्हणून आपण हे रोख अंदाजपत्रकात लिहिले आणि इतर खर्चही आपणास येथे नोंदवावे लागतील म्हणून मी ते इथे लिहीत आहे म्हणून आपण घेलेले सगळे खर्च आपल्याला ऍडजस्ट कराव्या लागतील आपण येथे भाडे वेतन पगार घसारा आणि विमा घेतला आहे ह्या रक्कम किती आहे 375 हे विमा रक्कम आहे किरकोळ खर्च 7500 आहे ही एकूण रक्कम आहे जर तुम्ही या रकमांची गणना केली तर ती रक्कम किती होईल ती किंमत 45000 असे काही तरी येईल त्यानंतर 17250 750 आणि 375 यांचा विचार केला तर ती रक्कम 70875 असेल बरोबर याला आपण कामकाजातून झालेले निव्वळ उत्पन्न म्हणू शकतो एकूण अप्रत्यक्ष खर्च 70875 आहे तर एवढ्यामधून एवढे वजा केल्यास आपल्याला कामकाजातून झालेले निव्वळ उत्पन्न वजा करावे लागेल जर तुम्ही व्याज खर्च घेतले तर रोख अंदाजपत्रकातून आलेले व्याज खर्च किती आहे 258 डॉलर्स आहे कारण आपण कर्ज घेतले होते म्हणून आपल्याला 15500 डॉलर्स व व्याज 258 डॉलर्स परत करावे लागेल म्हणजे हे व्याज आहे जे आपल्याला वजा करावे लागतील तर शेवटी तुमच्याकडे जे उरले आहे त्याला निव्वळ उत्पन्न नफा म्हणतात बरोबर या तिमाहीत निव्वळ उत्पन्न नफा किती आहे तर ती रक्कम 16625 वजा 258 आहे तर शेवटी तुमच्याकडे जे उरले आहे त्याला निव्वळ उत्पन्न नफा म्हणतात बरोबर या तिमाहीत निव्वळ उत्पन्न नफा किती आहे तर ती रक्कम 16625 वजा 258 आहे हे तिमाही उत्पन्न किंवा मार्च महिन्याच्या अखेरीस उरलेला नफा आहे ह्याचे परिणाम असे आहे कि या तिमाहीचे उत्पन्न आहे शेवटी गणना केल्यानंतर असे लक्षात आले की सर्व खर्च म्हणजेच कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड नोंदवायला सांगितले आहे म्हणून आपण त्याची बेरीज घेतली म्हणून ही रक्कम 3 महिन्यांची आहे म्हणजेच तिमाहीची आहे ही रक्कम एका महिन्याची नाही आपण अंदाजपत्रकात प्रत्येक महिन्याचे आकडे घेतले आहे हि तीन महिन्यांची रक्कम आहे तर आपल्याला असे आढळून आले कि एकूण अप्रत्यक्ष खर्च 70875 इतका आहे निव्वळ उत्पन्न किंवा कामकाजी खर्च म्हणजे निव्वळ उत्पन्न आणि निव्वळ उत्पन्न 16625 आहे आणि आता जर तुम्ही इतर खर्च म्हणजेच आर्थिक खर्च जसे कि व्याज खर्च बँकेकडून घेतलेल्या कर्जावरील व्याज जे अंदाज पत्रकामध्ये दिल्या प्रमाणे 258 आहे वजा केले तर शेवटी आपल्याकडे निव्वळ उत्पन्न उरते ह्या तिमाही मधील म्हणजेच जानेवारी ते मार्च महिन्यातील निव्वळ उत्पन्न किंवा नफा 16367 आहे हा एकूण ऑपरेशन्सचा आहे आणि याचा परिणाम असा आहे की आपल्याकडे 16367 अतिरिक्त रक्कम किंवा उत्पन्न किंवा नफा उरला आहे आता या प्रकरणात आपण एक किंवा अधिक स्टेटमेंट शिल्लक ठेवत आहोत शेवटचा स्टेटमेंट म्हणजेच ताळेबंद हा आर्थिक अंदाजपत्रकाची समाप्ती आहे ते स्टेटमेंट मी पुढील वर्गात बनवेल धन्यवाद